सगळ्यांना नमस्कार शेवटच्या एलईडी मध्ये आम्ही पाहिले त्या रचनात्मक संरेखनाचा अर्थ सामग्री तयार करणे होय जिथे शिकण्याचे निष्कर्ष शिक्षण उपक्रम आणि मूल्यांकन एकमेकांना संरेखित करतात किंवा त्यांचा जवळून संबंध असतो तिघांमधील संरेखन जितके जवळ येईल तितकेच ई शिक्षण सूचनेने प्रभावी होईल आणि ई शिक्षण व्यासपीठावर हा दृष्टिकोन अंमलात येईल एक चांगला प्रारंभिक मुद्दा म्हणजे स्वतःला एक प्रश्न विचारणे तो म्हणजे शिकण्याची प्रक्रिया संपल्यानंतर माझ्याकडून शिकणाऱ्यांनी कोणते ज्ञान आणि कोणती कौशल्य आत्मसात केले पाहिजे हा प्रश्न आपल्याला आपल्या शिकण्याच्या निकालांबद्दल आणि आपल्या मूल्यांकन कार्यांच्या आराखड्यांची माहिती देईल हे आपल्याला शिकण्याचे परिणाम साध्य करण्यासाठी आवश्यक शैक्षणिक क्रियाकलाप आणि आवश्यक संसाधने निर्धारित करण्यात मदत करेल आता विधायक संरेखनात सामील असलेल्या तीन गंभीर घटकांपैकी प्रत्येकाकडे पाहू हे सर्व शिक्षण निष्कर्षांपासून सुरू होते आपण निष्कर्ष कसे परिभाषित करू उत्तर प्रश्नातच आहे माझ्या विद्यार्थ्यांनी काय शिकावे असे मला वाटते विशिष्ट शिक्षण प्रक्रियेमध्ये व्यस्त झाल्यामुळे शिकणाऱ्यांकडून ते काय शिकतील याची अपेक्षा हेतू पूर्ण शिक्षण निष्कर्ष काढू शकतात का व्याख्येनुसार शिकाऊ निकालाने शिकणाऱ्यांचा विशिष्ट आणि मोजण्यायोग्य कार्यक्षमतेचा परिणाम दर्शविला पाहिजे आता जेव्हा आपण हे निष्कर्ष एका शिकाऊ केंद्रीत ई शिक्षणात आणि पर्यावरणात नमूद करतो काही आवश्यकता पूर्ण केल्या पाहिजेत प्रथम एक म्हणजे एलओ शिकणाऱ्यांच्या दृष्टीकोनातून व्यक्त केले पाहिजेत प्रशिक्षकांच्या दृष्टीकोनातून नव्हे दुसरा एक असा आहे की एलओएस वापरून कृती क्रियापद तयार केले पाहिजेत तिसऱ्यांदा एलओएस मोजमाप केले जाणारे असावेत आणि आपण जे ज्ञान किंवा कौशल्य शिकू इच्छिता ते आपण शिकायला हवे आपण शिकण्याच्या निकालांवर अधिक बोलण्यापूर्वी आपण शिकण्याचे निकाल का परिभाषित करायचे या गोष्टींबद्दल अधिक बोलूया प्रथम विशिष्ट आणि मोजता येण्यासारख्या शिक्षणाचे निष्कर्ष परिभाषित केल्याने शिकणे पद्धतशीर होते कौशल्ये आणि शिकणा यांनी विकसित केलेले ज्ञान स्पष्टपणे परिभाषित केले जाते दुसरे म्हणजे ते शिक्षण देखील पद्धतशीर बनवते त्याची टिप्पणी आणि प्रशिक्षक रचना योजना संसाधने आणि सूचनास मदत करणे धोरणे वापरली जाणे यांची संरचना करते आणि तिसरे शिक्षण निष्कर्षांमुळे विद्यार्थ्यांना प्रभावीपणे शिकण्यासही प्रवेश मिळतो आपण शिक्षण निष्कर्षांच्या आपल्या समजुतीवर प्रतिबिंबित करू पुढीलपैकी कोणती शिकाऊ केंद्रीत ई शिक्षण वातावरणामधील परिणामकारक शिक्षण निष्कर्षांची उदाहरणे आहेत एकाच वेळी समीकरणांमधील अशा रेखीय शिकणार्यांचे फक्त आकलन मोजले जाऊ शकत नाही आणि म्हणूनच हा प्रभावी शिकण्याचा परिणाम नाही शिक्षक बोलले की तो किंवा ती पेशींच्या आण्विक रचनेबद्दल शिकवणार आहेत तर हा एक प्रभावी शिक्षण परिणाम नाही कारण हा शिकणाऱ्याच्या दृष्टिकोनातून येत नसून फक्त प्रशिक्षकाच्या दृष्टिकोनातून रचलेला आहे शिक्षक शिक्षणात तंत्रज्ञानाच्या प्रभावी समाकलनावर पुन्हा एकदा व्याख्यान सादर करणार आहे आणि असे काहीतरी नाही जे विद्यार्थी साध्य करणार आहे तर एक प्रभावी शिक्षण परिणाम नाही म्हणूनच येथे शिक्षण परीक्षेचा कोणताही परिणाम आणि प्रभावी शिक्षण परिणाम नमूद केलेला नाही आणि आपण त्यांना प्रभावी शिक्षण परिणामात रूपांतरित कसे करता येईल ते पाहू जसे आपण येथे पहाता तसे प्रत्येक सुधारित आणि प्रभावी शिक्षणाचे परिणाम शिकाऊकडून मोजमाप करण्यायोग्य सांगितले गेले आहेत आपण येथे लक्षात घ्यावे अशी आणखी एक गोष्ट आहे आणि ते म्हणजे तीन शिकण्याचे निष्कर्ष आणि विविध संज्ञानात्मक स्तर जे ब्लूम्स blooms taxonomy वर्गीकरणावर आधारित आहेत येथे प्रथम शिक्षण परिणाम जे आठवण्याच्या पातळीवर आहेत तर दुसरा एक समजण्याच्या पातळीवर आहे तर शेवटचा एक उच्च स्तरावर आहे जो विश्लेषण पातळीवर आहे ब्लूमच्या वर्गीकरण सुधारित ब्लूमची वर्गीकरण आणि डिजिटल ब्लूमच्या ई शिक्षण वातावरण वर्गीकरणासंदर्भात थोडक्यात चर्चा करूया जसे आपण येथे डाव्या बाजूला पहात आहात ते शीर्षकातील ब्लूम वर्गीकरणाच्या १९५६ मधील एक बेंजामिन ब्लूम आणि इतर यांच्या मूळ कामावर आधारित आहे ज्यावर मी विचारांची अनुभूती कार्ये परिभाषित करण्याचा प्रयत्न केला उजवीकडील वर्गीकरण ही नव्या २००१ च्या आसपास अँडरसन आणि क्राफ्ट वॉल पासून परिभाषित कार्यामध्ये अगदी अलीकडील रूपांतर आहे जसे आपण येथे पाहिले आहे की ब्लूमच्या वर्गीकरणाच्या पुनरावृत्तीमध्ये शेवटच्या दोन श्रेणींमध्ये वर्गीकरण संज्ञाचे क्रियापद पुन्हा लिहिणे काही घटकांचे नाव बदलणे समाविष्ट आहे आणि हे ज्ञानाच्या विविध व्यापक स्तरांवर अधिक उपयुक्त ठरेल या शिकण्याच्या वर्गीकरणावर आधारित येथे सारणी त्यांच्या संबंधित वर्णनासह भिन्न संज्ञानात्मक श्रेणीक्रम शिक्षणाची व्याख्या करताना वापरल्या जाणार्या त्यांच्या संबंधित वर्णनासह आणि कृती क्रियापदांसह पातळी दर्शवते सुधारित ब्लूमच्या वर्गीकरणाचा विस्तार म्हणून अँड्र्यू चर्चने २००८ मध्ये ब्लूम डिजिटल वर्गीकरण विकसित केले जे डिजिटल वातावरणात शिकण्याच्या क्रियाकलापांचे पदानुक्रम तयार करते चर्चच्या वर्गीकरणात नवीन डिजिटल क्रियापद समाविष्ट केले गेले जसे की अपलोड करणे बुकमार्क करणे संबंधित नेटवर्किंग प्रत्येक वर्गीकरणाच्या घटकास डिजिटलमध्ये अधिक समावेश करण्यासाठी तंत्रज्ञान आणि डिजिटल संज्ञानात्मक परिणाम प्रत्येक वर्गीकरणाच्या घटकास डिजिटलमध्ये अधिक समावेश करण्यासाठी केले गेले आहे या काही तांत्रिक साक्षरता संकल्पना आहेत ज्या ई अभ्यासक्रमामध्ये शिक्षण उपक्रम तयार करताना आपल्याला लक्षात ठेवणे आवश्यक आहेत ब्लूमचे वर्गीकरण डिजिटलवर सखोल समजण्यासाठी आम्ही प्रत्येक वर्गीकरण घटकांचे वर्णन या आठवड्यात डिजिटल शब्द आणि त्यांचे संबंधित डिजिटल क्रियाकलाप एलएक्सटी संसाधनात प्रदान केले आहे आता आपण आपले लक्ष्यित प्रेक्षक काय शिकले पाहिजे किंवा सामग्रीवर गेल्यानंतर समजून घेऊ शकतात हे विचारात घेऊन आपण निकालाचा मसुदा तयार करा आणि अध्यापन आणि शिकण्याच्या क्रिया ते त्या शिकण्याच्या परिणामाची प्रभावी कामगिरी सुलभ करतात आणि त्यानंतरच्या मूल्यांकन कार्ये देखील असाव्यात अशी रचना केली गेली पाहिजे या व्यतिरिक्त या शिक्षण उपक्रमांच्या माध्यमातून शिकणाऱ्यांने देखील संदर्भित समस्यांचे निराकरण करण्यासाठी नवीन प्राप्त झालेल्या ज्ञानाचा उपयोग केला पाहिजे आता प्रभावी शिक्षण उपक्रम तयार करण्यासाठी आपल्याला येथे संबंधित शैक्षणिक क्रियाकलापांद्वारे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या भिन्न पातळीसह संज्ञानात्मक स्तरावर प्रशिक्षकाची अपेक्षा शिक्षण परिणाम अटीमध्ये संरेखित करण्याची आवश्यकता आहे शिकविण्याच्या क्रियाकलापांच्या स्वरुपामध्ये लहान चित्रफित वाचन संसाधने लहान सहयोगी क्रियाकलाप यांचा तोलामोलाचे सराव प्रश्न शैक्षणिक खेळ प्रतिबिंब क्रियाकलापांसह समावेश असू शकतो हे सुनिश्चित करणे आवश्यक आहे की या शिकण्याच्या उपक्रमात एका मार्गाने अभिप्रेत शैक्षणिक निकालामध्ये नमूद केलेली सर्व लक्ष्ये आता बसवली गेली आहेत मूल्यांकन तयार करताना सर्वात महत्त्वाची विचारणा करण्याजोगी गोष्ट म्हणजे कोणती मूल्यांकन क्रियाकलाप एखाद्या विशिष्ट शैक्षणिक निकालासाठी कर्तृत्वाचा पुरावा प्रदान करेल विद्यार्थ्यांचे प्रभावीपणे मूल्यांकन करण्यासाठी आपले सर्व शैक्षणिक निकाल समान संज्ञानात्मक पातळीवर तयार केलेले आहेत का ते विचारायला हवे आणि बर्याच वेळा उत्तर नाही असेच असते मग आम्ही विविध स्तरांवरील कामांसाठी शिकणार्यांचे मूल्यांकन कसे करू उपाय शिकण्याच्या परिणामासह मूल्यांकन संरेखित करणे आणि मूल्यांकन प्रश्नांकडे परस्पररित्या भिन्न संज्ञानात्मक स्तरावर असणे आवश्यक आहे सराव कौशल्यांचे मूल्यांकन करण्यासाठी रचनात्मक मूल्यांकन असू शकते जेणेकरून ज्ञानात सुधारणा शिक्षणाच्या ध्येयाच्या दिशेने प्रगती होईल किंवा मूल्यांकन सारांश असू शकेल चांगले विद्यार्थी ज्ञानाची उपलब्धी दर्शवितात आणि त्यांची कौशल्ये आणि विशिष्ट निकषांच्या बाबतीत किंवा इतरांच्या बाबतीत आदरपुर्वक मूल्यांकन केली जातात आता आपल्याला तीन घटकांमधील संरेखनाबद्दल माहिती आहे परावर्तन स्थान करू परिदृश्याचा विचार करा आपल्या कार्यालयात नवीन सॉफ्टवेअर ठेवले आहे आणि आपल्याला आपल्या कर्मचार्यांना संगणकाची आज्ञावली चालण्यासाठी प्रशिक्षण देण्यासाठी एक ई सामग्री तयार करणे आवश्यक आहे आणि नोकरीचा भाग म्हणून कार्ये पार पाडणे शिकण्याचे परिणाम येथे बऱ्यापैकी स्पष्ट दिसत आहेत आता आपल्याला उपक्रमाची निर्देशात्मक रचना करण्याची आवश्यकता आहे जे शिकण्याच्या परिणामाशी संरेखित होते आणि त्याचप्रमाणे शिकणाऱ्यांचे मूल्यांकन करेल तुम्ही हे कसे कराल आता आपण असे म्हणूया की तुम्ही खालील गोष्टी केल्या प्रथम आपण सॉफ्टवेअरची सर्व वैशिष्ट्ये सूची बद्ध केली मग आपण करण्याच्या क्रियांच्या सर्व चरणांची सूची दिली आणि मग आपण संगणकाची आज्ञावलीची वैशिष्ट्ये आणि फायदे याबद्दल विचारून विद्यार्थ्यांचे मूल्यांकन केले आता ते करणे योग्य आहे काय नक्कीच नाही पुन्हा येथे शिक्षण क्रियाकलाप आणि अभिप्रेत शिक्षण परिणाम मूल्यांकन मिळविण्यासाठी एकमेकांना संरेखित नाहीत जे आपल्या कर्मचार्यांना विशिष्ट संगणकाच्या आज्ञावलीचा वापर करण्यासाठी प्रशिक्षित करण्यासाठी होते आता त्या शिकण्याच्या परिणामाची पूर्तता करण्यासाठी आपण काय करावे हे म्हणजे शिकणाऱ्यांना वातावरण जाणून घेण्यासाठी आभासी वातावरणाची नक्कल तयार करणे संगणकाच्या आज्ञावलीमधील विविध मापदंड आणि वैशिष्ट्यांसह खेळण्यास सक्षम होण्यासाठी विद्यार्थ्यांना संधी प्रदान करा आणि त्यांच्या कृतीचा परिणाम देखील पाहण्यात सक्षम होतील आणि मूल्यांकन क्रियाकलाप तयार करा जे विद्यार्थ्यांच्या क्षमताची चाचणी घेतात संगणकाच्या आज्ञावलीद्वारे दिशा दर्शवण्यासाठी संगणकाच्या आज्ञावलीशी संवाद साधतात आणि विशिष्ट कार्ये करतात ई शिक्षण वातावरणात विधायक संरेखन आणणे हे सर्व नियोजन आहे आपण आपल्या सामग्रीची योजना अशी करावी जेणेकरून परिणाम साध्य करता येतात आणि शिक्षणाने वास्तविकतेचे अनुकरण करता येईल आणि शिकणारे त्यांच्या ज्ञानावर अर्थपूर्णपणे तयार होऊ शकतात आता आपण ई शाळा व्यासपीठावर रचनात्मक संरेखन करण्याच्या उदाहरणांपैकी एक पाहू 'पुढे शिकवा' 'Teach Next' असे नाव आहे ज्यामध्ये शालेय मुलांसाठी शैक्षणिक सामग्री समाविष्ट आहे हे आम्हाला अभिप्रेत शिकण्याच्या परिणामाकडे नेते जे येथे सांगते की हा अभ्यासक्रम शिकल्यानंतर शिकणाऱ्याला मानवी पाचन तंत्र अवयवांची ओळख झाली पाहिजे या शिक्षण उपक्रमांमध्ये अनुसरण करून त्यामध्ये प्रत्येकाच्या मानवी पाचन प्रणालीच्या अवयवांच्या कार्याचे स्पष्टीकरण योग्यरीतीने दृष्यमान आहे या स्पष्टीकरणाच्या क्रियाकलापातील सर्व महत्वाच्या मुद्द्यांचा सारांश सांगणारी एक संक्षेप शेवटी आहे येथे रचनात्मक मूल्यांकन कार्यांपैकी एक येथे मानवी पाचक प्रणालीच्या अवयव ओळखण्यासाठी विद्यार्थ्यांना इशाऱ्यांसह सामील केले आहे पण येथे पाहिले ई शिक्षण व्यासपीठाचे हे एक उदाहरण होते जिथे शिक्षणाचे निष्कर्ष शिक्षण उपक्रम आणि मूल्यांकन किंवा तसेच एकमेकांशी संरेखित केले जातात आपण या सत्राचा संरेखन सारांश देण्यापूर्वी आपण विधायकतेवर का लक्ष केंद्रित केले पाहिजे याचे प्रतिबिंब दाखवूया जेव्हा ई शिक्षण सामग्रीमधील सर्व शिक्षण परिणाम क्रियाकलाप आणि मूल्यांकन शिकण्यापासून अनुसरण करते आणि जे ई शिक्षणाकडे लक्ष केंद्रित करून सर्व घटक एकमेकासह जोडले जातात इच्छित शिक्षण परिणाम साध्य करण्यासाठी निवडलेल्या शिक्षण उपक्रमांचा आणि मूल्यांकन कार्यांचा प्रकार ई शिक्षण सामग्रीची प्रभावीतता निश्चित करेल जेव्हा आपण रचनात्मक संरेखनाचे लक्ष्य ठेवता तेव्हा प्रभावी रचनेच्या धोरणाचे संकेत स्पष्ट होतात रचनात्मक संरेखन सूचनात्मक कार्यक्षमतेस अनुकूल करते आणि विद्यार्थ्यांना ज्यासाठी नोंदणी केली ते शिकण्यास मदत करते जर सामग्री उद्दिष्टांसह चांगली संरेखित होत नसेल तर शिकाऊ लोक "कारणे" कोठे नेतात याबद्दल आश्चर्यचकित असतात आणि मूल्यांकन दरम्यान ते चांगले प्रदर्शन करण्यास सक्षम नसतात रचनात्मक संरेखण शिकणाऱ्यांचा संज्ञानात्मक भार कमी करते विधायक संरेखन सह शिकणार्यांना व्यस्त वाटत असेल सामग्री अधिक अर्थपूर्ण शोधा आणि अशा प्रकारे शिक्षण पूर्ण करण्यासाठी अधिक प्रवृत्त व्हा आपल्याला लक्षात ठेवण्यासाठी आवश्यक असलेले तीन मुख्य प्रश्न सारांशित करताना मला माझ्या शिकणार्यांकडून काय शिकायला हवे आहे विद्यार्थ्यांना हेतूपूर्ण शिक्षण परिणाम साध्य करण्यासाठी मी कोणते शिक्षण आणि शिकण्याचे उपक्रम तयार करावे आणि हेतूपूर्ण शिक्षण परिणाम कोणते मूल्यांकन विद्यार्थ्यांनी काय साध्य केले सूचित करेल